नमस्कार मागच्या भागात आपण आपली चर्चा 3 फेज सर्किट पासून सुरु केली होती आणि शेवटी आपण Y Y बॅलेन्स सर्किटबद्दल चर्चा केली याचाच अर्थ Y Y बॅलेन्स सर्किट असे तुम्ही म्हणू शकता तर आजच्या भागात आपण Y ∆ आणि ∆ ∆ सर्किट बद्दल चर्चा करूया आपण आपली चर्चा सुरुवात करूया प्रथम आपण बॅलेन्स Y ∆ जोडणीबद्दल चर्चा करूया तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे Y ∆ सर्किट आहे तेथे सोर्स हा स्टार मध्ये कनेक्टेड आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की Y आणि लोड हा डेल्टा मध्ये कनेक्टेड आहे तुम्ही पाहू शकता की सोर्सचा फेज हा लोडच्या A ला कनेक्टेड आहे b हा लोडच्या B ला कनेक्टेड आहे आणि नंतर c लोडच्या C फेजला कनेक्टेड आहे अशाप्रकारे तुम्ही म्हणू शकता की स्टार सोर्स डेल्टा कनेक्टेड लोडला एनर्जी पुरवत आहे जर आता आपण ही अरेंजमेंट पाहिली तर आपण म्हणू शकतो की आपल्याला सोर्स आणि लोड मध्ये न्यूट्रल कनेक्शन मिळाले नाहीये जर आपण पॉझिटिव्ह सिक्वेन्स विचारात घेतला तर फेज व्होल्टेज किंवा तुम्ही म्हणू शकता लाईन ते न्यूट्रल व्होल्टेज पुढील प्रमाणे असेल VanVp∠0° VbnVp∠ 120° VcnVp∠120° आता जेव्हा आपण Y Y जोडणीबद्दल चर्चा केली तेव्हा आपण फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज यांच्याबद्दल चर्चा केली तर या प्रकरणातसुद्धा लाईन व्होल्टेज Vab असेल जर तुमचा सोर्स स्टार कनेक्टेड असेल तुम्ही पाहू शकता की तुमचा लाईन व्होल्टेज हा Vab आहे आणि आपण ती व्हॅल्यू Vab3Vp∠30° मध्ये साध्य केली आहे अशाप्रकारे आपण Y Y जोडणीबद्दल चर्चा केली त्याचप्रमाणे Vbc3Vp∠ 90° Vca3Vp∠ 210° आता जर तुम्ही ही रचना बघितली तर सोर्स लाईन व्होल्टेज हा लोड व्होल्टेजच्या बरोबर असेल कारण लाईन व्होल्टेज Vab डेल्टा फेज येथून येत आहे तर आपण VabVAB असे लिहू शकतो म्हणजेच लोड फेज व्होल्टेज VbcVBC आणि VcaVCA या रचनेमध्ये तुम्हाला असे कळेल की डेल्टा कनेक्टेड लोड केसमध्ये किंवा डेल्टा कनेक्टेड सोर्समध्ये लोड व्होल्टेज हा लाईन व्होल्टेज सारखाच असेल जेव्हा आपण डेल्टा कनेक्टेड सोर्स कनेक्टेड किंवा लोड बघतो तेव्हा डेल्टा फेज व्होल्टेज बरोबर लाईन व्होल्टेज हा सोर्स किंवा लोड कोणताही असला तरी आपण म्हणूया लाईन व्होल्टेज हे बरोबर या सिस्टीमसाठी लोड इम्पिडंन्स व्होल्टेज असेल लाईन व्होल्टेज हा लोड इम्पिडंन्स अक्रॉस येणारा फेज व्होल्टेज बरोबर असेल आता व्होल्टेज व्हॅल्यू वरून जे आपल्याला मिळाले त्यावरून आपण फेज करंटची व्हॅल्यू शोधू शकतो तर फेज करंट IABVABZ∆ IBCVBCZ∆ ICAVCAZ∆ असा असेल आता येते तुम्ही म्हणू शकता की करंटचा मॅग्नेट्यूड सारखाच आहे परंतु ते 120 एकमेकांच्या आऊट ऑफ फेज असेल कारण ही व्होल्टेज 120 एकमेकांच्या आऊट ऑफ फेज असतो आपल्याकडे हे फेज करंट मिळवण्याचा दुसरा मार्ग आहे तो कोणता तर आपण सरळ बॅलेन्स क्रिर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा बॅलेन्स Y ∆ कनेक्शनला वापरूया आता ही पर्टीक्युलर फिगर बघूया आणि KVL चा वापर करूया आपण हे aABbna लूप विचारात घेऊ VanZ∆IABVbn0 किंवा IABVan VbnZ∆VabZ∆VABZ∆ अशाप्रकारे सुद्धा तुम्ही व्हॅल्यू शोधून काढू शकता जी सारखीच असेल तर लाईन करंट शोधून काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल आपल्याला फेज करंट जो आपण मिळवला तो घ्यावा लागेल आणि नोड A B आणि C ला KCL वापरावा लागेल जर आता तुम्ही नोड A ला KCL चा वापर केला तर IaIAB ICA0 ICAIAB∠ 240° IaIAB ICAIAB1 1∠ 240° IAB10 5 j0 866IAB3∠ 30° त्याचप्रमाणे IbIBC IABIBC3∠ 30° IcICA IBCICA3∠ 30° हे असे दर्शवते की लाईन करंटचे मॅग्नेट्यूड हे फेज करंटच्या मॅग्नेट्यूडपेक्षा 3 पट इतके आहे म्हणजेच IL3Ip लाईन करंट वरून आपण सहज म्हणू शकतो की डेल्टा कनेक्टेड लोडमध्ये लाईन करंटचे मॅग्नेट्यूड हे फेज करंटच्या मॅग्नेट्यूडपेक्षा 3 पट इतके आहे डेल्टा जोडणीसाठी लाईन करंट हे फेज करंट पेक्षा 3 पट इतके आहे आता तुम्ही लिहू शकता तर ILIaIbIc आणि IpIABIBCICA महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे डेल्टा कनेक्टेड लोड केसमध्ये लाईन करंट फेज करंटच्या 30 डिग्री लॅगिंग असते तर हे तुम्ही करंट इक्वेशन पाहू शकता की लाईन करंट फेज करंटच्या 30 लॅगिंग असते जर तुम्ही फेजर आकृतीत लाईन करंट आणि फेज दर्शविला तर तुम्ही IAB हा रेफरन्स घेतला Ia हा लाईन करंट 30 डिग्रीने IAB लॅगिंग आहे त्याचप्रमाणे Ib 30 डिग्रीने IBC लॅगिंग आहे आणि Ic 30 डिग्रीने ICAपासून लॅगिंग आहे तर यावरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की कशाप्रकारे डेल्टा जोडणीच्या केसमध्ये फेज करंटने एकमेकांशी जोडले आहे आता महत्त्वाची गोष्ट अशी ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की फेज करंट व्हॅल्यू Ia पेक्षा कमी आहे त्यामुळे ते फेजर आकृतीत IAB पेक्षा मोठे दाखवले आहे आता स्टार डेल्टा कनेक्टेड लोड हा इक्विवलेंट स्टार स्टार जोडणी मध्ये ट्रान्सफॉर्म करण्याचा दुसरा मार्गसुद्धा सर्किट ऍनॅलिसिससाठी आहे त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर तुम्हाला डेल्टा कनेक्टेड लोड हा इक्विवलेंट स्टार कनेक्टेड लोडसोबत कन्व्हर्ट करायचा आहे जो आपण स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मच्या मदतीने ट्रान्सफॉर्म करू शकतो त्या प्रकरणात ZYZ∆3 तुम्ही म्हणू शकता आणि जेव्हा तुम्ही हे ठेवाल तेव्हा तुम्ही सिस्टीम ऍनॅलिसिस करू शकता जसे आपण स्टार स्टार जोडणीच्या केसमध्ये केले आता 3 फेज सिस्टीम येथे आपण सिंगल फेज इक्विवलेंट सिस्टीम मध्ये ठेवू शकतो जे आपण स्टार स्टार या केसमध्ये चर्चा केली हे आपल्याला फक्त लाईन करंट शोधण्यास परवानगी देते नंतर आपण आपली चर्चा वापरावी लागेल म्हणजेच IL3Ip तर फेज करंट तुम्ही या रिलेशनशिपच्या मदतीने मिळवु शकता आणि हे तथ्य वापरू शकता की प्रत्येक फेज करंट करस्पोंल्डिंग लाईन करंटच्या 30 डिग्रीने पुढे आहे हे तुम्हाला स्टार डेल्टा सर्किट ऍनॅलिसिससाठी मदत करेल जेव्हा तुम्ही स्टार डेल्टा हे स्टार स्टार मध्ये रुपांतर कराल आता एक उदाहरण घेऊया समजा A B C स्टार कनेक्टेड फेज सिस्टीम सोर्स फेजचे फेज व्होल्टेज Van100∠10°V कुठे आहे ते डेल्टा कंनेक्टेड लोड बॅलेन्स सोबत आहे ज्यांचा इम्पिडंन्स 8j4 पर फेज आहे तर आपल्याला फेज आणि लाईन करंट कॅल्क्युलेट करायचा आहे आपण लोड इम्पिडंन्स फेजर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करू शकतो 57° आता फेज व्होल्टेज Van100∠10°V तर आता लाईन व्होल्टेज काय असेल तर VabVan3∠30°1003∠10°30°V173 2∠40°VVAB स्टार डेल्टा कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला माहित आहे की सोर्स साईड लोड व्होल्टेज हे डेल्टा साईड फेज व्होल्टेजच्या बरोबरीचे आहे तर तुम्ही फेज करंटची व्हॅल्यू सहज शोधू शकता जसे IABVABZ∆173

43°A आता डेल्टा कनेक्टेड लोड केसमध्ये लाईन करंट काय असेल तर लाईन करंट बरोबर IaIAB3∠ 30°319 3613

43°A अशा प्रकारे तुम्ही सर्किट ऍनॅलिसिस करू शकता जर ते स्टार डेल्टा कॉम्बिनेशनमध्ये असेल आता आपण बॅलेन्स ∆ ∆ कनेक्शन बद्दल बोलूया या प्रकरणात जर तुम्ही पाहिले हे पर्टिक्युलर सर्किट हे ∆ ∆ येथे जोडलेले आहे येथे सोर्स हा डेल्टा कनेक्टेड आहे तर लोड सुद्धा डेल्टा कनेक्टेड आहे सोर्स व्होल्टेज म्हणजेच Vab Vbc आणि Vca इम्पिडंन्स एक्रॉस वापरला आहे लाईन करंट Ia Ib Ic हे लोडमध्ये असतील तर आपण फेज करंट IAB IBC आणि ICA विचारात घेऊया आता दोन्ही बॅलेन्स ∆ ∆ जोडली आहेत आपण सोर्स ते लोड न्यूट्रल ठेवू शकत नाही कारण आपण ∆ ∆ जोडणी प्रकरणात न्यूट्रल ओळखू शकत नाही जर तुम्ही पॉझिटिव्ह सिक्वेन्स विचारात घेतला तर सिक्वेन्स म्हणजेच A B C असेल डेल्टा जोडणीसाठी फेज व्होल्टेज असेल VabVp∠0° VbcVp∠ 120° VcaVp∠120° आता डेल्टा कनेक्टेड सोर्स आणि लोडमध्ये लाईन व्होल्टेज हे फेज व्होल्टेज सारखेच असल्यामुळे आपण असे समजूया कि येथे लाईन इम्पिडंन्स नाही कारण येथे ट्रान्समिशन लाईनमध्ये इम्पिडंन्स नाही ट्रान्समिशन लाईन हे लॉसलेस आहेत नंतर डेल्टा कनेक्टेड सोर्सचा फेज व्होल्टेज हा इम्पिडंन्सच्या येथे असलेल्या व्होल्टेज बरोबर असेल तर अशा केसमध्ये VabVAB VbcVBC VcaVCA आता आपल्याला जे व्होल्टेज मिळाले त्यावरून आपण फेज करंट मिळवूया परंतु हे पुन्हा एकमेकांपासून 120 डिग्री फेजमध्ये नाहीत कारण ते व्होल्टेज एकमेकांपासून 120 डिग्री फेजमध्ये नाहीत IABVABZ∆VabZ∆ IBCVBCZ∆VbcZ∆ ICAVCAZ∆VcaZ∆ करंटच्या इक्वेशन वरून हे पाहू शकता की करंटला सारखेच मॅग्नेट्यूड आहे परंतु ते पुन्हा एकमेकांपासून 120 डिग्री फेजमध्ये नाहीत कारण ते व्होल्टेज एकमेकांपासून 120 डिग्री फेजमध्ये नाहीत तर आता तुमच्याकडे फेज करंटची माहिती आहे पुढचे काम असे की तुम्हाला आता लाईन करंट शोधायचा आहे तर तुम्ही लाईन करंट शोधा तुम्ही सरळ कोणत्याही नोडला A किंवा B किंवा C ला KCL चा वापरा येथे जर तुम्ही KCL वापरला तर तुम्हाला मिळेल IaIAB ICA0 आता ICAIAB∠ 240° IaIAB ICAIAB1 1∠ 240° IAB10 5 j0 866IAB3∠ 30° सारख्याच प्रमाणे IbIBC IABIBC3∠ 30° IcICA IBCICA3∠ 30° हे असे दर्शवते की लाईन करंटचे मॅग्नेट्यूड हे फेज करंट मॅग्नेट्यूडपेक्षा 3 पट असते याचाच अर्थ IL3Ip येथे सुद्धा तुम्ही सर्किट ऍनॅलिसिससाठी दुसरा मार्ग वापर करू शकता डेल्टा डेल्टा जोडलेले सर्किट हे बॅलेन्स स्टार स्टार कनेक्टेड सर्किटमध्ये रूपांतर करू शकता तर अशा प्रकरणात तुम्हाला दोन्ही बाजूला स्टार डेल्टा रूपांतर वापरावे लागेल आणि स्टार स्टार केसमध्ये करावे लागेल अशा केसमध्ये लोड हा ZYZ∆3 असेल तर हे जे तुम्हाला स्टार डेल्टा कन्व्हर्टेड मिळेल हे वापरून जेव्हा तुम्ही डेल्टा डेल्टा जोडलेले सर्किट स्टार स्टार कनेक्टेड सर्किट मध्ये रूपांतर कराल तुम्ही मागच्या व्याख्यानात स्टार स्टार कनेक्टेड सर्किटबाबत जी चर्चा केली ती सहज ऍनॅलिसिस करू शकता आता आपण बॅलेन्स डेल्टा डेल्टा जोडणी या संबंधी एक उदाहरण घेऊया अशा प्रकरणात बॅलेन्स डेल्टा कनेक्टेड लोडसाठी इम्पिडंन्स ही डेल्टा कनेक्टेड पॉझिटिव्ह सिक्वेन्स जनरेटरला ज्याच्या Vab330∠0° V ला जोडलेली आहे तर आपल्यालाही शोधलेच पाहिजे आपल्याला लोडमधील फेज करंट आणि सर्किट मधील लाईन करंट शोधायचा आहे आपण हे फेजर मध्ये कन्व्हर्ट करू शकतो जसे Z∆20 j1525∠ 36

87°A लाईन करंट हे IaIAB 3 ∠ 30°313 236

87°A तर अशाप्रकारे आपण आजचा भाग बंद करत आहोत या भागात आपण Y ∆ म्हणजेच ज्याला स्टार डेल्टा आणि ∆ ∆ जोडलेले सर्किट असे म्हणतात त्याबद्दलसुद्धा चर्चा केली पुढच्या व्याख्यानात आपण डेल्टा वाय जोडलेले सर्किट किंवा डेल्टा स्टार जोडलेले सर्किटयाबद्दल आपली चर्चा चालू करूया धन्यवाद